फ्लक्स डेंसिटी मेजरमेंट विथ बॅलेस्टिक गॅलव्हॅनोमीटर नमस्कार आज आपण इलेक्ट्रिकल मेजरमेंट पार्ट्स च्या शेवटच्या पाठा कडे जाऊ या आणि इथे तसे बरेच संकीर्ण टॉपिक्स आहेत त्या पैकी एक म्हणजे मॅग्नेटिक मेजरमेंट जिथे आपल्याला मुळतः फ्लक्स डेन्सिटी किंवा मॅग्नेटिक फिल्ड ची फिल्ड इन्टेन्सिटी मोजायची आहे आणि इथे आपण मॅग्नेटिक फ्लक्स डेंसिटी मेजरमेंट विथ बॅलेस्टिक गॅलव्हॅनोमीटर आणि तसेच हॉल सेन्सर इफेक्ट असे छोटे दोन टॉपिक पाहुयात बॅलेस्टिक गॅलव्हॅनोमीटर हे इम्पल्स च्या किंवा या इम्पल्सिव करंट च्या दरम्यान फ्लो झालेले टोटल चार्जेस मेजर करते जर आपल्याकडे हाय मॅगनीट्यूड चे पण फार कमी ड्युरेशन चे करंट असेल तर तेव्हा त्या वेळात काही चार्जेस फ्लो होतात आणि ते चार्जेस आपण बॅलेस्टिक गॅलव्हॅनोमीटर ने मोजू शकतो जर आपण हे बॅलेस्टिक गॅलव्हॅनोमीटर या इम्पल्सिव करंट च्या सेरीज मध्ये कनेक्ट केले तर या गॅलव्हॅनोमीटर चा पॉइंटर अस्थिर होताना दिसेल करंट पास झाल्यामुळे गॅलव्हॅनोमीटर चा पॉइंटर अस्थिर व्हायला सुरुवात होते बॅलेस्टिक गॅलव्हॅनोमीटर ला फार घर्षण होत नाही आणि या ओसीलेशन चे मॅगनीट्यूड हे या थोड्या वेळात फ्लो होणाऱ्या चार्जेस च्या प्रपोर्शन मध्ये असते आता थोडे रिवाईज करूयात जर मॅग्नेटिक मटेरियल च्या बीएच कॅरेक्टरस्टिक एस्टिमेट करायचे असतील तर आपल्याला काय करावे लागेल तेव्हा आपण आधी आपल्याला जे मटेरियल टेस्ट करायचे आहे त्याची एक गोल रिंग घेऊयात आता या मॅग्नेटिक मटेरियल वर आपण कोइल च्या काही टर्न वाऊंड करूयात आणि नंतर आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो जसे की बॅटरी घेऊ शकतो एमीटर कनेक्ट करू शकतो आणि स्वीच वापरू शकतो हा स्वीच नॉर्मली क्लोज NC असा आहे म्हणजेच सुरुवातीला स्विच क्लोज असतो आणि नंतर अचानक ओपन होतो तर जेव्हा हा स्वीच क्लोज असतो तेव्हा आपण हे एमीटर वापरून करंट मेजर करू शकतो आणि जेव्हा हा स्वीच ओपन होतो तेव्हा हे करंट ताबडतोब झिरो होते आता जर आपण हे करंट बदलले तर या कोर् मध्ये हा फ्लक्स सुद्धा बदलतो आणि जेव्हा करंट स्वीच ओपन केल्यावर झिरो होते तेव्हा हा फ्लक्स सुद्धा झिरो होतो आता आपण अजून एक दुसरी कॉईल घेऊयात ही दुसरी सेकंडरी कॉईल अशी इथे वाऊंड करू यात या कॉईल ला सर्च कॉईल असे देखील म्हणतात तेव्हा या सेकंडरी कॉईल ला आपण इथे बॅलेस्टिक गॅलव्हॅनोमीटर कनेक्ट करू आता जर मी इथे हे करंट अचानक थांबवले तर हा फ्लक्स देखील झिरो होतो म्हणजे इथे फ्लक्स बदलतो आणि हा बदलणारा फ्लक्स सेकंडरी कॉईल ला लिंक होतो जर N2 ही टर्न ची संख्या असेल तर सेकंडरी कॉईल ला बदलणारा लिंकेज फ्लक्स किती असेल तर हे इनिशियल फ्लक्स लिंकेज फायनल फ्लक्स लिंकेज असे असेल आणि हा फ्लक्स लिंकेज ɸ N2 इतका असेल तेव्हा हा ∅ N 2 आपण B A N2 असा पण लिहु शकतो पण इथे B काय आहे तर B फ्लक्स डेन्सिटी आहे आणि A काय आहे तर A हे कोर चा क्रॉस सेक्शनल एरिया आहे आणि आपल्याला इथे ही फ्लक्स डेन्सिटी B मोजायची आहे तर आपल्या प्रयोगाचे ध्येय हे करंट फ्लो होत असताना ही फ्लक्स डेन्सिटी किती असेल हे मोजणे असे आहे तर आपण हे गॅलव्हॅनोमीटर वापरून कसे करू शकतो आपण या बदलणाऱ्या फ्लक्स लिंकेज ला d असे अंदाजे म्हणूयात आता आधी समजण्यासाठी आपण एप्रॉक्सीमेट अनालिसिस करूयात आणि नंतर जर वेळ असेल तर अचूक अनालिसिस करूयात तेव्हा आपण एप्रॉक्सीमेट अनालिसिस मध्ये फ्लक्स लिंकेज ची B A N2 ही व्हॅल्यू फार कमी वेळात झिरो होते रेट ऑफ चेंज ऑफ साई Rate of change of ∆∆t BAN2 ∆t इंड्युस इ एम एफ EMF इन सेकंडरी EMF induced in secondary BAN2 ∆tE तेव्हा तो थोडा टाईम मी डेल्टा t Δtअसे म्हणतो आणि मी या डेल्टा t Δt ने फ्लक्स लिंकेज ला डिव्हाइड करतो आणि हे आता रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज असे आहे तेव्हा आता या सेकंडरी सर्च कॉइल मध्ये किती इ एम एफ निर्माण होईल तर फॅरेडे लो नुसार सेकंडरी मध्ये इंड्युस इ एम एफ हा रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज एवढा असेल तेव्हा इथे हे करंट फक्त जोपर्यंत हा इ एम एफ इथे आहे तोपर्यंत फ्लो होईल म्हणजे जोपर्यंत हे फ्लक्स लिंकेज या वेळेमध्ये हे बदलते तोपर्यंत हे करंट फ्लो होणार सेकंडरी चा रेझिस्टन्स Resistance of secondary R सेकंडरी करंटSecondary current I ER BAN2 ∆t R टोटल चार्ज फ्लोन Total charge flown in ∆tI ∆tBAN2 R Q B QRA N2 अशाप्रकारे हे झिरो होते आणि अशाप्रकारे इथे आपण प्रायमरी करंट मुळे निर्माण झालेल्या एम एम एफ साठी फ्लक्स डेन्सिटी B ची व्हॅल्यू मोजली ती व्हॅल्यू किती आहे जर हे करंट I असेल आणि ही टर्न ची संख्या N1 असेल तेव्हा एम एम एफ हा H असेल एम एम एफ H I N1 L पण L काय आहे L हे कोर ची मीन लेथ आहे आता इथे आपण I हे करंट मोजलेले आहे हे N1 माहित आहे तसेच कोर ची मीन लेथ सुद्धा माहित आहे आणि त्यावरून आपण H काढू शकतो अशा प्रकारे आपण फ्लक्स डेन्सिटी B मोजू शकतो आणि इथे वेगवेगळ्या इनिशियल करंट च्या व्हॅल्यू साठी आपण वेगवेगळ्या H ची व्हॅल्यू काढू शकतो आणि त्यावरून आपल्याला B ची वेगवेगळी व्हॅल्यू मिळते तेव्हा आपण या B आणि H च्या वेगवेगळ्या व्हॅल्यू साठी कर्व काढू शकतो त्यालाच BH कर्व असे म्हणतात तसेच आपण हा प्रयोग थोडा वेगळा सुद्धा करू शकतो तेव्हा हे थोड्या वेगळ्या प्रकारे म्हणजे इथे आपण कम्प्युटेटर जोडू यात हे कम्प्युटेटर काय असते हे कम्प्युटेटर सुरुवातीला असे जोडलेले आहे आणि तेव्हा I हे करंट या डायरेक्शन ने फ्लो होत आहे तर ही इनिशियल सिच्युएशन आहे आणि नंतर आपण अचानक या स्विच ची पोझिशन अशी बदलतो तेव्हाही फायनल पोझिशन आहे आणि आता हे करंट विरुद्ध दिशेने फ्लो होत आहे म्हणजेच करंट I पासून असे बदलते आणि त्यामुळे एकूण बदल हा डबल झाला आहे आणि म्हणून फ्लक्स सुद्धा ∅ to ∅ बदलतो ∆φ2BAN2 तुम्ही सारखेच कॅल्क्युलेशन करू शकतात पण इथे जास्त फ्लक्स बदलत आहे आणि त्यामुळे नक्कीच जास्त इ एम एफ निर्माण होईल आणि त्यामुळे जास्त करंट असेल व जास्त चार्जेस यामधून फ्लो होतील म्हणजे मेजरमेंट ची सेन्सिटिव्हिटी वाढते तर अशाप्रकारे आपण फ्लक्स डेन्सिटी मोजली